व्हेक्टर पोटेनशिअल फ्रॉम करंट डेन्सीटीज 11 या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण विद्युतप्रवाह नेणाऱ्या गोलाकार शेल चे वेक्टर potential काढले ज्यामध्ये विद्युतप्रवाह घनता वरीलप्रमाणे दिली जाते इथे विद्युतप्रवाह घनता k ही K sinϴ युनिट वेक्टर ज्याला मी Ksinθsinϕ ऋण x च्या दिशेने अधिक Ksinθcosϕ yच्या दिशेने असे लिहू शकतो KKsinθKsinθsinϕ xKsinθcosϕ आणि आपल्याला वरील integration sin ϴsinϕ असे मिळाले R हे θ' आणि φ' चे कार्य आहे असे आपण लिहितो इथे हे prime असायला हवे ds' आणि rR साठी हे 44π3R3r2 sin θ sinφ असेच असायला हवे हे मी खात्रीने सांगू शकतो आणि त्याची संख्या rR साठी 4π3r sinθ sinφ इतकी असते आणि असेच cosine term साठी देखील Electrostatics आणि potential चे ज्ञान वापरून वरील integration कसे सोडवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे sinsinϕ।r R।ds 4π3R3r2sinθsinϕ r≥R 4π3rsinθsinϕ r≤R यासाठी आपण पृष्ठभागावरील charge चे वितरण कसें आहे ते बघूया कारण मी या पृष्ठभागासाठी integration सोडवणार आहे θ आणि φ वर अवलंबून असलेल्या पृष्ठभागावरील chargeचे वितरण मी बघतो आणि ते शोधणे अधिक सोपे आहे समजा समान ध्रुवीकरण असलेला गोल आपण x दिशेने घेऊया मी y दिशेने देखील घेऊ शकतो तर मला दुसरे काहीतरी समीकरण मिळेल म्हणून मी x दिशेने सुरुवात करतो नंतर बाहेरील potential हे द्विध्रुवीय इतके असते हे मला माहित आहे P इतका magnitude असलेल्या किंवा P वेक्टर बरोबर 4π3 R3 P इतका x दिशेने गोलाकारच्या मध्यभागी असतो म्हणून हे पहिले तत्व आहे दुसरे तत्व म्हणजे हे पंक्तीबद्ध असलेले -div P बरोबर 0 असतो परंतु तिथे सिग्माबद्ध असलेला P n इतका असतो यामध्ये तो P n युनिट वेक्टर आहे म्हणून मी P घेतो जो Px r आहे r बरोबर sinθ cosφ आहे म्हणून बाहेरील potential हे सिग्माबद्ध आहे आणि ते sinθ cosφ वर अवलंबून आहे आणि आतील potential हे समान field वर अवलंबून आहे म्हणून ते देखील आपण लिहूया शेल च्या किंवा गोलाकाराच्या आतील potential हे समान field मुळे आहे हे खालील समीकरणात दाखवले आहे P0 bP nP rPsinθcosϕ म्हणून मी बाहेर असे लिहू शकतो माझ्याकडे V आहे जे वरीलप्रमाणे दिले जाते इथे r R असे पृष्ठभागावर आहे हे θ' φ' ds' चे कार्य आहे ds' म्हणजे या पृष्ठभागावरचे वेक्टर R चे integration आहे आणि R हा एक वेक्टर आहे जो मी आता सोडवणार आहे म्हणून R आणि r θ आणि φ वर अवलंबून आहे R युनिट वेक्टर किंवा R हा θ' आणि φ' वर अवलंबून आहे Vr14π0br।r R।ds14π0Psincosϕ।r R।ds14πip rr214π04π3R3Psinθcosϕr2 परंतु हे खालील समिकारणांद्वारे लिहिले जाते हे potential आहे परंतु हे असे दिले जाते आणि P xदिशेने आहे म्हणून हे अश्याप्रकारे मिळेल हे potential आहे sinsinϕ।r R।ds4π3R3r2sinθcosϕ आता आपण हे सोडवूया p दोन्ही बाजूना cancel रद्द होईल 14πε0 दोन्ही बाजूंना cancel होईल आणि काय उरेल ते आपल्याला खालील प्रमाणे मिळेल ते θ' φ' ds' चे कार्य आहे आणि आतमध्ये काय हे केवळ बाहेरील दिशेच्या ds साठी आणि rR साठीच वैध आहे कारण आपण घेतलेले potential चे समीकरण त्यासाठीच वैध आहे sinsinϕ।r R।ds4π3R3r2sinθcosϕ E P30x VrP30x म्हणून आता आपण आतून सुरुवात करूया माझ्याकडे एकसमान field क्षेत्र आहे आतमधे एकसमान field आहे जर polarization P या दिशेने असेल आणि हे field किती तर त्याची संख्या खालील समीकरणाने देता येईल आणि म्हणून potential हे एवढे मिळेल E चे x ने derivative घ्यावे लागेल VrP30xCP30rsinθcosϕC14π0Psincosϕ।r R।ds म्हणून त्यासाठी जर मी gradient घेतला विद्युत field हे ऋण दिशेने जाते आहे जे मी वरील प्रमाणे लिहू शकतो पण sin θ cos φ याच्यामुळे field ची संख्या काढताना खरोखरच फरक पडेल आणि हे वरीलप्रमाणे लिहिता येईल यात हे θ' φ' आणि ds' चे कार्य आहे sinsinϕ।r R।ds4π3rsinθcosϕC पुन्हा आता या संख्या वजा होतील हा P दोन्ही बाजूंनी रद्द होईल epsilon 0 वजा होईल आणि हे वरीलप्रमाणे मिळेल पृष्ठभागावरील विसंगती वरून C काढता येईल आणि जर तुम्हाला v सुसंगत करायचा असेल तर त्यावरून C काढता येईल पण हे θ आणि φ वर अवलंबून असल्यामुळे हे असे मिळेल sinsinϕ।r R।ds4π3rsinθcosϕC आणि बाकीच्या integrals चे काय

आता जर मला वरील integration सोडवायचे असेल जे θ' φ' आणि ds' चे कार्य आहे तर मी काय केले पाहिजे मी हा गोलाकार घेतला आणि polarization p असेल जे y च्या दिशेने आहे म्हणून curl P बरोबर 0 आहे ρb 0 आहे पण σb बरोबर p n होय तो पृष्ठभागातून वर येत आहे त्यावरून आपल्याला वरील समीकरण मिळेल जर मी यावरून integrals सोडवले आणि त्यांना P rr2 च्या बरोबर लिहिले तर मला यासाठीचे intergrals सोडवता येतील म्हणून मी नेहमीच अश्याप्रकारच्या परिस्थितींचा शोध घेईन ज्यामध्ये हे integral electrostatics च्या potential च्या एका विशिष्ट समीकरणासारखे असेल आणि म्हणून मला माझे उत्तर काय आले पाहिजे हे लगेच सरळ लिहिता येईल अश्याप्रकारचे आणखीन intergrals मी तुम्हाला assignment मध्ये देईन